बरोबर म्हणून आता आपण व्हेरिएबल्स कसे निवडाल आमच्याकडे 1 डी च्या बाबतीत फारसा पर्याय नव्हता किंवा आम्ही त्यावर जास्त वेळ घालवला नाही परंतु आम्ही येथे यावर एक नजर टाकू तर एकूण फील्ड फॉर्म्युलेशन काय म्हणतात हे अगदी स्पष्ट गोष्टीसारखे दिसेल कारण आतापर्यंत आम्ही फक्त एकूण फील्ड फॉर्म्युलेशनबद्दल बोलत आहोत तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की इंटरेस्ट चे व्हेरिएबल्स एकूण फील्डच्या बरोबरीचे आहेत आणि म्हणूनच त्याला एकूण फील्ड फॉर्म्युलेशन म्हणतात म्हणून येथे इथपर्यंत लिहिले जाऊ शकते विखुरलेली समस्या ज्ञात आहे आपण आपले व्हेरिएबल्स एकतर एकूण फील्ड किंवा विखुरलेले फील्ड निवडणे निवडू शकता एकूण आपली निवड प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आणि काही तोटे असतील तर प्रथम आणि सर्वात अंतर्ज्ञानी निवड म्हणजे एकूण फील्डला व्हेरिएबल होऊ द्या म्हणून एकदा विखुरलेले फील्ड हवे असल्यास मला एकूण फील्ड मिळू शकेल परंतु मला घटना क्षेत्राची वजाबाकी करावी लागेल आणि त्याउलट विखुरलेल्या फील्डसाठी बरोबर जेव्हा मी येथे एकूण क्षेत्र निवडण्याचे निवडतो तेव्हा असे करता येते की आपण असे करण्यासारखे एक वैचारिक साधेपणाचे प्रकार काय आहे सीमा अटी कोणाचे पालन करतात विद्यार्थीः विखुरलेले फील्ड नाही मॅक्सवेलच्या समीकरणाच्या सीमा अटी विद्यार्थी जिथे खरे आहे टेंजेन्शियल ई आणि टेंजेन्शियल एच असलेल्या सीमारेषाचे संवर्धन केले जाते आणि त्यांचे पालन संपूर्ण फील्डद्वारे केले जाते तर एकूण क्षेत्राच्या योग्यतेमध्ये नैसर्गिक सीमा अटी लादणे सोपे होते म्हणून आम्ही असे म्हणू शकतो की सहजतेने समाधानी होऊ या आपण त्यांना नैसर्गिक म्हणूया विद्यार्थीः हे ऑब्जेक्टचे पालन करतात की नाही हे रिपोर्टिंग करणे हो तर आम्ही त्यांना नैसर्गिक मॅक्सवेलची स्पर्शिक सीमा स्थिती कॉल करीत आहे मुळात ई टॅन संरक्षित आहे एच टॅन संरक्षित आहे पण जेव्हा मी रेडिएशन सीमेवर येतो तेव्हा गैरसोयीचा तोटा म्हणजे मी फक्त रेडिएशन सीमारेषा काढतो त्या सीमेची अट ज्याचे पालन केले गेले विखुरलेले फील्ड एकूण फील्ड नाही तर जर माझे व्हेरिएबल हे संपूर्ण फील्ड असेल जसे की 1D च्या बाबतीत केले असेल तर मला घटनेची वजाबाकी करावी लागेल आणि नंतर सीमा अट बरोबर लागू करावी लागेल तर किंचित कठिण फार कठीण नाही परंतु आपण फक्त त्याची काळजी घेणे आवश्यक आहे तर मग आपण माझ्याकडे व्यक्त केलेल्या एक्सप्रेशनकडे पाहूया तर मी संज्ञेत असलेल्या या शब्दाचा अर्थ होता बरोबर मग मी आता काय करावे तर सर्वप्रथम मला हे लिहायचे आहे कारण हा थोडा अवघड भाग एच घटना आहे तर मी घटना फील्ड बेरीज व वजाबाकी करतो तर त्या पहिल्या टर्मच्या परिणामी काय होते हे टर्म योग्य आहे आणि येथे काय होते तर एकदा ते लिहू या हे एक्सप्रेशन जशी आहे तशीच राहिली आहे आणि मी जवळपास अशाच एक्सप्रेशनसह येथे उरलो आहे तर हे तेच होते आणि हे त्याऐवजी बदलले होते येथे आपण हे पाहू या तर हे संपूर्ण एक्सप्रेशन येथे तर तेच एक्सप्रेशन खरे आहे आता या एक्सप्रेशनमध्ये अशा अटी आहेत ज्या ज्ञात आहेत आणि अशा अटी आहेत ज्या ज्ञात नाहीत म्हणून उदाहरणार्थ ज्ञात संज्ञा मला माहित आहे मला माहित आहे मला घटना माहित आहे तर मी या सर्व ज्ञात संज्ञा एकत्रित करू शकतो आणि ते बनतील या ज्ञात संज्ञा आहेत आणि मी सोबत शिल्लक आहे आम्ही आधीच 1 डी मध्ये जे काही केले आहे ते लिहिण्याचा हा फक्त एक काल्पनिक मार्ग आहे 1 डी मध्ये आमच्याकडे एक संज्ञा होती ज्यावर आम्ही लिहिलेली रेडिएशन सीमा स्थिती लागू करायची होती आणि आम्ही ते विखुरलेल्या फील्डलाच लादू शकू तर विखुरलेले फील्ड कसे मिळवायचे हे असे लिहा आणि माझे व्हेरिएबल असल्याने मी येथे नवीन Hs लागू करू नये मी फक्त गोंधळात टाकणार्या गोष्टी करीन तर येथे हा माझा आहे आणि उर्वरित फक्त सब्स्टिट्यूशन्स आहे ठीक तर लक्षात ठेवा की ही संज्ञा फक्त हद्दीवरच करण्यात येणार आहे तर येथे ही ज्ञात संज्ञा ही मला शून्य नसलेली उजवी बाजू देणार आहे येथे अज्ञात संज्ञा असलेली ही एच मला जेव्हा मिळेल तेव्हा मी त्यास परत हलवित आहे मी याला डाव्या बाजूकडे परत नेईन आणि हे उजव्या बाजूला ठेवीन तर या टर्ममध्ये परत जाईल आणि ही टर्म मध्ये जाईल जे होईल तर कार्य करण्याच्या एकूण क्षेत्रासह हाच मार्ग आहे तर मी कोणत्या क्षेत्रावर सीमेवरील अट स्वत ला थोपवित आहे याची काळजी घेणे हे अवघड नाही तर मी हो माहित आहे तर मी तेथे फक्त बदलून काढेल आणि H हे अज्ञात आहे ज्यामध्ये मी बेस फंक्शन्सची जागा घेईन तर त्यानंतरच्या मॉड्यूलमध्ये आपण जाऊन ठोस प्रकरण घेऊ आणि बेस फंक्शनला पर्याय दिल्यास समीकरणांची प्रणाली कशी मिळते ते पाहू विद्यार्थी आम्ही एकूण घेतल्यास आपण पुन्हा म्हणू शकता पण मी याची काळजी करणार नाही तर आत्ताच मी येथे जे लिहिले आहे ते फक्त या संपूर्ण गोष्टीवर बिंबवणे आवश्यक आहे आपण येथे पाहिले तर डॉट आपल्यासाठी प्रतीक्षा करीत आहे तर टीएम डॉट हे एक स्केलर असेल म्हणून मी आतापर्यंत माझे सोडले आहे कारण हे नेहमीच कॉन्स्टन्ट सारखे असते तर हे इथे एक स्केलेर ठरणार आहे